पत्रव्यवहार तत्त्वाचे सामान्य स्वरूप चला एक हार्मोनिक ऑसीलेटर घेऊ समजा यासाठी ऊर्जा A सह दोलायमान आहे हे A ऊर्जा 12kA2 म्हणून दिली जाते जी 12m2A2 आहे आपण हे कृतीच्या दृष्टीने लिहूया मी कृतीसाठी J चा वापर करतो कारण मी A साठी दोलविस्तार वापरत आहे तरJ हे 2 AApdx pdx शिवाय काहीही नाही जे 40Apdx सारखे आहे जे 40A√√dx म्हणजे गतिज ऊर्जा भागिले p22mE V तर मी येथे √ देखील घेणार आहे तर क्रिया J 42mm20A√dx येते तर हे 4mω0A√dx शिवाय काहीच नाही हे अविभाज्य गणना करणे सोपे आहे आणि त्याचे मूल्य 4A24mω आहे जे नंतर πmωA असे मूल्य बनते आठवते की ऊर्जा E 12m2A2 आहे J हे πmωA2 तर हे तुम्हाला EJ2π किंवा E νJ देते तर ∂E∂Jν हे मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे दाखवले आहे चला आणखी एक उदाहरण घेऊया एका बॉक्समध्ये कण घेऊया एका बॉक्समधील कण उर्जा शास्त्रीयदृष्ट्या 12mv2 किंवा p22m आहे आणि संपूर्ण कालावधीत क्रिया p d x आहे आणि ही 2 Lp आहे तर p हे J2L शिवाय काहीच नाही आणि म्हणून ऊर्जा J28mL2 होते जे मला ∂E∂JJ24mL2देते जे 2L J आहे 2L p आहे म्हणून 2Lp4mL2 तर ∂E∂J जे आपल्याला एका कणात सापडले आहे ते 2Lp4mL2 आहे जे p m शिवाय काहीच नाही p m हा वेग 2L ने विभाजित केला आहे जो पुन्हा दोलनाची वारंवारता आहे ही दोन उदाहरणे आहेत तिसरे उदाहरण आपण उदाहरण क्रमांक 3 घेऊ जेथे कण केंद्रीय क्षमतेभोवती फिरत आहे या प्रकरणात उर्जा आपण समजा की ही त्रिज्या निश्चित ऊर्जा आहे जी L22mR2 याशिवाय काहीही नाही जर त्रिज्या R अधिक असेल तर कोणतीही संभाव्य ऊर्जा V असेल आणि त्या हालचालीसाठी J ची आठवण करू याला J मन्हू जे अविभाज्य ∫Ldϕ च्या समान आहे जे 2πL तर L हे J2π शिवाय काहीच नाही आणि म्हणून मी ऊर्जा E ला L2म्हणून लिहू शकतो जे J282mR2V कोणतेही V नसल्यामुळे V स्थिर राहते आणि म्हणून ∂EJ हे J242mR2 शिवाय काहीही नाही आणि कोनीय गतीनुसार J ϕ हे mvR2π42mR2 असे लिहू आणि काही संज्ञा रद्द करू m हे रद्द होईल म्हणून हे R रद्द होते आणि आपण 2 π रद्द करू तर हे 2 π या 4 2 सह रद्द होते आणि आपलयाला दोन π मिळतात जे 12πvR शिवाय काहीच नाही जे पुन्हा 2π आहे तर मी तुम्हाला जे दाखवले आहे ते हे की ∂E∂Jclasical मी उदाहरणांद्वारे तुम्हाला दाखवले आहे की हे खरे आणि क्वांटम यांत्रिकदृष्ट्या आहे आम्ही जे दाखवले आहे ते म्हणजे n मोठ्या मूल्याकडे येताना Eh→τclasical असेल तर आपल्याकडे दोन निकाल आहेत एक शास्त्रीय ∂E∂Jclasical आणि इथे क्वांटम n→∞ Eh→τclasical आपण ज्या पद्धतीने करणार आहात ते EEn En τ जे मोठ्या n साठी लिहिले जाऊ शकते मी हे ∂E∂Jअसे लिहू शकतो कारण जे जर तुम्ही खूप कमी संख्येने tau बदलले तर ते खूप मोठे होईल आपण प्रभावीपणे लिहू शकता जसे की संपूर्ण गोष्ट पुढे चालू आहे अमर्यादित मोठ्या संख्येच्या उपस्थितीत एक किंवा दोन बदल खूप लहान आहे आणि जेव्हा मी n व्या पातळीवरून n τ पातळीवर उडी मारतो तेव्हा माझा J n h वरून n τh वर जातो ज्याचा अर्थ आहे की ΔJ हा τ h आहे तर माझ्याकडे ΔE हे ∂E∂J ΔJ च्या बरोबरीचे आहे जे ∂E∂J τh किंवा En→n τhτclasical वर जाते तर आपण दाखवले आहे की nn τ τclasical चा परिणाम हा योगायोग नसून मूलभूत निकालाचे तत्त्व आहे आणि हे पत्रव्यवहार तत्त्व म्हणून ओळखले जाते आणि मी हे पत्रव्यवहार तत्त्व बोहर सिद्धांतानुसार लिहीत आहे हे वारंवारतेच्या दृष्टीने पाळले जाते परंतु तो आता म्हणत आहे की मोठ्या क्वांटम संख्यांसाठी क्वांटम परिणाम संबंधित शास्त्रीय परिणामांवर जातात म्हणून मी आशा करू शकतो की जर मला क्लासिक परिणाम चांगले माहित असतील तर मी लहान n मूल्यांसाठी परत जाऊ शकतोआणि क्वांटम सिद्धांतामध्ये काय होईल याचा अंदाज लावू शकतो त्याचे काय परिणाम आहेत हे सांगून मी हे व्याख्यान संपवतो म्हणून मी घेतलेल्या तीन उदाहरणांसाठी प्रस्ताव मांडला तर मी हा कण एका बॉक्समध्ये घेईन मी हार्मोनिक ऑसीलेटर घेईन आणि मी येथे एका वर्तुळात फिरत असलेला इलेक्ट्रॉन घेईल जर मी x विरुद्ध t विरुद्ध 0 आणि x च्या बरोबरीने L ची हालचाल असे दिसते जेथे ही वेळ 2Lh च्या बरोबरीची आहे किंवा संबंधित वारंवारता v2L आहे दुसऱ्या प्रकरणात गती हार्मोनिक दिसते आणि हा वेळ कालावधी आहे आणि वारंवारता ω2π आहे त्यात एक फ्रिक्वेन्सी आहे आणि येथे तिसऱ्या प्रकरणात ही गोलाकार गती आहे ही गतीची अद्वितीय वारंवारता आहे मी फूरियर मालिकेद्वारे हे स्पष्ट करतो पहिल्या प्रकरणात x हे ∑Ceiτωt म्हणून दिले जाईल जेथे हे 2πν ही मूलभूत वारंवारता आहे परंतु ती पूर्णपणे हार्मोनिक नसल्यामुळे त्यात आणखी बरेच हार्मोनिक्स आहेत दुसऱ्या प्रकरणात x हे पूर्णपणे हार्मोनिक्स आहे तर हे काही डोलविस्तार Aeiωt आहे तसेच दुसरा Ae iωt आहे तिसऱ्या प्रकरणात जिथे ही वर्तृळाकार गती x हि त्रिज्या cosϕ म्हणून दिली जाईल जी Rcosωt आहे ही एक वारंवारता आहे आणि y Rsinωt म्हणून दिली जाईल तर पहिल्या प्रकरणात जिथे कण एका बॉक्समध्ये पुढे आणि मागे सरकत असतो त्या गतीमध्ये फ्रिक्वेन्सी v2L आहे आणि त्याचे उच्च हार्मोनिक्स असतात तर जर हा कण सर्व फ्रिक्वेन्सी v2L चे विकिरण करेल त्यात या आणि उच्च हार्मोनिक्स असतील दुसरीकडे या प्रकरणात गतीमध्ये फक्त एक वारंवारता असते म्हणून जर ते विकिरण करायचे असेल तर आपलाकडे त्या विशिष्ट फ्रिक्वेन्सी जे √ किंवा ν2π आहे आणि तिसऱ्या प्रकरणात पुन्हा x आणि y एका वारंवारतेसह बदलू जे आपण LmR2म्हणून लिहू शकतो जे ω किंवा ν2π च्या बरोबरीचे आहे आणि या प्रकरणात कण शास्त्रीयदृष्ट्या फक्त एक वारंवारता विकिरण करतो हे वापरणे आणि क्वांटम निकालांशी पत्रव्यवहार करणे हे मी तुम्हाला पुढील व्याख्यानात दाखवतो की हे निवड नियमांकडे कसे जाते तर या व्याख्यानाची सांगता करण्यासाठी मी पुन्हा पत्रव्यवहार लिहीन तत्त्व जे पुढील दोन किंवा तीन व्याख्यानांसाठी मार्गदर्शक तत्त्व असेल ते म्हणजे क्वांटम संख्या मोठी झाल्यावर सर्व क्वांटम परिणाम शास्त्रीय निकालाकडे जातात